डिफरन्स एम्पलीफायर I आपले सर्वांचे पुन्हा स्वागत आहे आज आपण सर्वात प्रलंबीत डिफरन्स एम्पलीफायर चा अभ्यास करू आपण बर्याच दिवसांपासून याची वाट पाहत होतो तेव्हा जर आपल्याला शिकायचे असे तर मी आधी डिफरन्स एम्पलीफायर ची डायग्राम काढतो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे ड्रॉईंग पाहू नका ते डिफरन्स एम्पलीफायर तुम्ही स्वतः मी आधीच सांगितल्याप्रमाणे आठवून काढण्याचा प्रयत्न करा तेव्हा प्लस आणि मायनस असलेले दोन इनपुटचे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर काढा NOPG नियमाप्रमाणे मायनस टर्मिनल आउटपुट ला जोडू यात आणि पॉझिटिव्ह टर्मिनल या रेझिस्टन्स मधून ग्राऊंड ला जोडू यात अजून दोन रेजिस्टन्स इथे कनेक्ट करू या आणि आता हे आपले दोन इनपुट टर्मिनल आहेत आणि हे एक आउटपुट टर्मिनल आहे हे मी एका बॉक्स मध्ये काढतो तेव्हा मॅथेमॅटिकल एनालिसिस करण्यापूर्वी मी हे आउटपुट Vo असे लिहितो आणि हे दोन इनपुट V1 व V2 असे लिहितो हे सर्किट खरोखर कसे जोडायचे हे आपण लॅब मध्ये पाहुयात जेव्हा तुम्ही लॅब मध्ये हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर वापरणार आहात आता मला कुठली पिन ही कुठल्या पिन सोबत जोडायची आहे हे आठवत नाही ते तुम्ही मॅन्युअल मध्ये पहा तेव्हा या IC741 साठी पिन क्रमांक 6 ही आउटपुट ची पिन आहे असे मला वाटते आणि या पिन क्रमांक 2 व 3 हे इनपुटच्या पिन आहेत पण हे सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्ही हे इंटरनेट वरून सहज त्याच वेळी पाहू शकतात तेव्हा हे पिन क्रमांक लक्षात ठेवणे महत्त्वाचे नाही तर इथे काय महत्त्वाचे आहे तर हे 2 पॉवर सप्लाय कुठल्या पिनला जोडायचे आहेत ते तुम्ही इंटरनेटवर सहज पाहू शकतात तेव्हा हे असे कनेक्ट करा आता इथे मी हे सप्लाय प्लस मायनस 12V किंवा प्लस मायनस 15V असे घेतो तेव्हा हे दोघे 1212V असे आपल्याकडे सेरीज मध्ये आहेत म्हणजे हे एकूण 24V आहे तेव्हा तुम्हाला इथे असे दाखवल्याप्रमाणे इथे ग्राऊंड ला जोडावे लागेल आणि हे असे इथे कनेक्ट करावे लागेल आणि खरेतर हे ग्राउंड मुळतः रेफरन्स पॉइन्ट सुद्धा आहे म्हणजेच जे आपण ग्राउंड म्हणून घेतो ते जिओ फॉल्ट आहे कारण हे व्होल्टेज खरे नाही आणि म्हणून आपण हे असे जोडू आता मी हे प्लस मायनस 12V सप्लाय जोडण्यासाठी हे ग्राउंड या दोन बॅटरी च्या मध्यभागातून घेतो आणि आता मी हे इनपुट जोडतो आता या सर्किटमध्ये इनपुट हे दोन वेगवेगळ्या पद्धतींनी जोडता येते हे इनपुट जोडण्याची सामान्य पद्धत म्हणजे दोन व्होल्टेज सोर्सेस वापरावे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही हे दोन व्होल्टेज सोर्सेस वापरू शकतात तेव्हा या एका व्होल्टेज सोर्स चे पॉझिटिव्ह टर्मिनल इथे जोडू यात आणि निगेटिव्ह टर्मिनल इथे ग्राउंड ला जोडू यात आता इथे आपल्याला सर्व व्होल्टेज सोर्सेस चे ग्राउंड टर्मिनल एकत्र जोडायचे आहेत इथे मी हे V1 चे प्लस टर्मिनल इथे जोडले आहे आणि हे असे मायनस टर्मिनल या बाजूला जोडलेले दाखवले आहे इथे हे असे दाखवलेले असले तरी ते खरोखर जोडलेले आहेत हे ड्रॉइंग मध्ये असे ठीक आहे पण खरोखर लॅब मध्ये जोडताना आपल्याला लक्षपूर्वक पहावे लागेल म्हणजेच लॅब मध्ये तुम्हाला ते जोडावे लागेल तेव्हा आता जर तुम्ही हे डिफरन्स एम्पलीफायर म्हणून वापरत असणार तर तुम्हाला हे असे आउटपुट मिळेल तेव्हा आता तुमच्याकडे हे V1 आणि हे V2 असे दोन व्होल्टेज सोर्सेस आहेत आणि त्यामुळे तुम्हाला याचे आउटपुट या दोन होल्टेज च्या फरकाला प्रपोर्शनल असे मिळेल आता इथे हे तुम्हाला Vo k हे असे आउटपुट मिळते हे कॉन्स्टंट K काय आहे हे या रेझिस्टन्स वर अवलंबून आहे म्हणून सामान्यतः आयडियल डिफरन्स एम्पलीफायर साठी हे इनपुटला जोडलेले R1 व R2 हे दोन रेझिस्टन्स नेहमी सारख्याच व्हॅल्यू चे घेतात आणि हे दुसरे दोन रेझिस्टन्स सुद्धा R1 व R2 इतकेच असतात Vo k R2R1 हे अशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात आता समजा तुम्ही हे मोजत असणार किंवा ऍम्प्लिफाय करत असणार तर हे ऍम्प्लिफायर आहे ऍम्प्लिफायर चा काय उपयोग आहे तर दिलेले व्होल्टेज एंपलीफाय करणे हे ऍम्प्लिफायर चे काम आहे कारण ते आपल्याला मोजायचे आहे जे व्होल्टेज आपल्याला मोजायचे आहे ते आपण एंपलीफाय करतो कारण ते व्होल्टेज फार छोटे असते समजा आपल्याकडे एक फार कॉम्प्लिकेटेड असे सर्किट किंवा नेटवर्क आहे तुम्ही कुठल्याही व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स असलेल्या कॉम्प्लिकेटेड सर्किट चा विचार करा म्हणजेच मी इथे एक कोणतेही सर्कीट काढतो तुम्ही कितीही सोर्सेस असलेले कोणतेही फार कॉम्प्लिकेटेड सर्किट घेऊ शकतात आणि इथे समजा मला या दोन पॉईंट मधले व्होल्टेज मोजायचे आहे तेव्हा हे आपले कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे आणि या कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये हा पॉईंट A आणि हा पॉईंट B असे म्हणू या आणि आपल्याला या दोन पॉईंट मधील व्होल्टेज मोजायचे आहे तर ते आपण कसे करणार यासाठी तुमच्याकडे काय आहे तेव्हा हे आपले कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे आणि हे एंपलीफायर आहे आता मला हे या एंपलीफायर च्या इनपुटला जोडावे लागेल तेव्हा हा ऍम्प्लिफायर चा पार्ट आहे तर इथे तुम्ही काय करू शकतात तर इथे तुम्ही फक्त हे एक टर्मिनल इथे जोडू शकतात आणि हे दुसरे टर्मिनल इथे जोडू शकतात Vo R2R1 म्हणून हे तुम्हाला या पॉइंट ला असे मिळते आता समजा तुम्हाला हे मोजायचे आहे तर तुम्हाला इथे काय करावे लागेल तर एक व्होल्ट मिटर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे म्हणून तुम्हाला हे व्होल्ट मिटर याठिकाणी असे जोडावे लागेल पण तुम्हाला हे सर्किट पूर्णपणे क्लोज करावे लागेल म्हणून इथे तुम्हाला हे ग्राऊंडला जोडावे लागेल आता तुम्ही हे अशा प्रकारे वापरू शकतात किंवा हे च तुम्ही याप्रकारे सुद्धा वापरू शकतात समजा तुमच्याकडे जर एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्क मध्ये या दोन पॉईंट मधले व्होल्टेज तुम्हाला अंपलिफिकेशन नंतर मोजायचे असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे वापरू शकतात तसेच आता जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे देखील करू शकतात जर हे असे असेल तर हे दोन नेटवर्क आणि हे एंपलीफायर पहा इथे या सर्किट मध्ये कॉमन ग्राउंड नाही म्हणून जर तुम्हाला कॉमन ग्राउंड हवे असेल तर या सर्किट मधला तुम्हाला जो पॉईंट वाटत असेल तो पॉईंट तुम्ही इथे या ग्राऊंडला कनेक्ट करू शकतात ही ग्राउंड लाईन आहे आणि म्हणून कुठलाही पॉईंट तुम्ही ज्याप्रमाणे थेरी मध्ये शिकला आहात असा पॉईंट तुम्ही इथे या रेफरन्स पॉइंट ला जोडू शकतात म्हणून तुम्ही हा एक पॉईंट किंवा जर तुम्हाला हा पॉईंट रेफरन्स वाटत असेल तर तुम्ही तो ग्राउंड ला जोडू शकतात आता इथे याला कॉमन ग्राऊंड आहे आता या एंपलीफायर मध्ये या कॉमन ग्राऊंड ची गरज नाही आणि हीच ऍम्प्लिफायर सर्किट साठी मजेशीर गोष्ट आहे तेव्हा हे कॉमन ग्राउंड आहे आणि इथे ही लाल लाईन ऑप्शनल आहे आणि हे या लाल लाइन शिवाय म्हणजेच कॉमन ग्राऊंड कनेक्शन नसले तरी काम करेल याचाच अर्थ असा की जर माझ्याकडे दोन सोर्सेस ऐवजी एकच सोर्स असेल तर मी तो एकच सोर्स घेऊन ते अशा प्रकारे वापरू शकतो आणि त्याला Vd असे म्हणूयात आणि म्हणून इथे हे कनेक्ट करण्याची गरज नाही Vo R2R1 जर तुम्हाला हे मायनस साईन आवडत नसेल तर मी हे विरुद्ध दिशेला रेफरन्स घेतो म्हणजेच आता हे पॉझिटिव्ह इथे पॉझिटिव्हलाच आणि निगेटिव्ह निगेटिव्हलाच जोडले जाईल आणि हे आता पॉझिटिव येते तेव्हा हे सुद्धा वैध सर्किट आहे तुम्ही हे अशा प्रकारे वापरू शकतात आणि तसेच हे असे कॉमन ग्राउंड सोबत सुद्धा वापरू शकतात आता इथे मी हे असे जोडतो किंवा तुम्ही हे अशा प्रकारे सुद्धा जोडू शकतात तेव्हा हे दोन्ही सर्किट बरोबर आहे म्हणजेच हे डिफरन्स एम्पलीफायर आपल्याला दोन प्रकारे वापरता येते एक म्हणजे कॉमन ग्राउंड सोबत आणि दुसरे म्हणजे कॉमन ग्राउंड न करता वापरू शकतो तेव्हा हे आता कॉमन ग्राउंड आहे म्हणून हे तुम्ही इथे जोडा जर तुम्ही हे इथे सुद्धा जोडले म्हणजेच इथे आपल्याकडे दोन सोर्सेस प्लस मायनस आणि प्लस मायनस असे सिरीज मध्ये आहे आणि आपण या सोर्सेस ला Vd1 आणि Vd2 असे किंवा साईड1 आणि साईड2 असे म्हणू शकतो तुम्ही हि लाल लाईन इथे मध्ये जोडू शकतात तेव्हा हे सुद्धा बरोबर आहे आणि हे काम करेल आणि म्हणून हि लाल लाईन कॉमन ग्राउंड आहे आणि तुम्ही ते इथे तसेच इथे आणि ते इथे जोडा आणि इथे हे कॉमन ग्राउंड नाही म्हणून हे कॉमन ग्राउंड सोबत नाही आता तुम्ही या विशिष्ट सर्किटला सर्किट 1 असे नाव द्या आणि या सर्किट बद्दलची एक छोटी गोष्ट पहा इथे तुम्ही स्वतः खात्री करा की हे सर्किट आणि हे सर्किट 1 सारखेच आहे आणि म्हणून जर तुम्ही इथे या सर्किटमध्ये हे Vd1 V1 असे घेतले आणि हे Vd2 V2 असे घेतले तर हे दोन सर्किट सारखेच दिसत आहेत तेव्हा हे सर्किट या सर्किट 1 सारखेच आहे तर इथे हे कॉमन ग्राउंड आहे आणि इथे हे कॉमन ग्राउंड नाही तेव्हा हे विशिष्ट सर्किट आपण कॉमन ग्राउंड न करता देखील वापरू शकतो परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे नंतर आपल्याला काही सर्किट मध्ये देखील दिसतील जिथे सर्किटच्या मध्ये एक कॉमन ग्राउंड आहे याचा अर्थ असा की या सर्किट प्रमाणे जिथे आपण मोजत आहोत आणि सर्वसाधारणपणे एम्पलीफायरच्या सर्किट मध्ये कॉमन ग्राउंड ची आवश्यकता असू शकते या विशिष्ट एम्पलीफायर च्या सर्किट मध्ये कॉमन ग्राउंड ची आवश्यकता नाही आणि जरी कॉमन ग्राउंड ठेवले तरी इथे काही बिघडणार नाही म्हणून कॉमन ग्राउंड असणे ही एक चांगली युक्ती आहे तेव्हा हे अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते आणि मी तुम्हाला सविस्तरपणे पॉवर सप्लाय सोबत कनेक्शन वगैरे सांगितले आहेत आता या क्लासचा उरलेला पार्ट म्हणजे आपल्याला या डिफरन्स एम्पलीफायर चे ग्राफिकल मेथड वापरून अनालिसिस करायचे आहे ती एक छान पद्धत आपण शिकलो आहोत तेव्हा आता आपण डिफरन्स एम्पलीफायर चे अनालिसिस करूयात आपण आधी हे सर्किट कॉमन ग्राउंड न करता घेऊयात

आता पुन्हा एकदा हा प्रश्न येतो की जर इनपुट Vd1 दिलेले असेल तर आउटपुट Vo किती असेल म्हणजेच Vo अननोन आहे आता हे Vp आणि हे Vn आहे आता इथे आउटपुट Vo आणि Vd हे अननोन आहेत पण आपल्याला इथे या Vp आणि Vn च्या देखील माहित नाही म्हणून इथे हे सुद्धा अननोन आहेत आणि त्यामुळे आपल्याला ते शोधण्यासाठी तीन इक्वेशन म्हणजेच आपल्याला तीन रिलेशन लागणार आहेत पण आता इथे असा प्रॉब्लेम आहे की आपण तर 3D ग्राफ काढू शकत नाही ते तर फारच कठीण आहे आणि म्हणून इथे मी काय युक्ती वापरू शकतो तर इथे पहा इथे हे मी V N असे लिहितो तेव्हा आपण काय करू शकतो तर आपण सर्किटच्या या पार्ट वरून Vp आणि Vn मधील रिलेशन शोधु शकतो तर हे रिलेशनशिप काय असू शकते तुम्ही इथे पाहू शकतात की या ब्रांच मध्ये करंट झिरो आहे इथे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये कोणतेही करंट जाणार नाही म्हणून हे क्रॉस करूयात त्याचप्रमाणे इथेसुद्धा करंट जाणार नाही म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मधून कोणतेही करंट बाहेर पडत नाही आणि म्हणून इथे सुद्धा करंट नाही आणि म्हणून इथे जर करंट प्रवाहीत होणार असेल तर ते असे फ्लो होईल ते इथून असे पूर्णपणे या पाथ वरून किंवा या विरुद्ध पाथ वरून फ्लो होईल ते करंट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर मध्ये जाणार नाही आणि म्हणून मी या करंटची असे या दिशेने इथून सुरुवात करतो आणि म्हणून हे करंट अशाप्रकारे इथेच फ्लो होते आणि जर तुम्ही हवे असेल तर ही लाइन अजून पुढे कंटिन्यू केली तर ते करंट असे फ्लो होईल म्हणून हे करंट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या बाहेर इथून सुरुवात होऊन आणि असे इथे हे ग्राउंड ला जाते आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्किट क्लोज सर्किट कसे आहे इथे तुम्ही पाहू शकतात की हे ग्राउंड आहे म्हणजेच इथे हे मूळतः या पॉइंटला जोडलेले आहे आणि हे दोन पॉईंट इथे जोडलेले आहे जर तुम्ही याबाबत फारच उत्सुक असाल तर तुम्ही या चार्ज च्या संवर्धना बाबत असा देखील विचार करू शकतात पण इथे आपण करंटचा हा पाथ विचारात घेणार आहोत इथे मी या करंटला I असे म्हणतो पण इथे आपल्याला आउटपुट Vo आणि दुसरे Vp Vn हे असे दोन अननोन लिहायचे आहेत म्हणून जर आपण हे दोन व्हेरिएबल म्हणजेच दोनच अननोन घेतले तर आपण हे 2D ग्राफ ने सोडवू शकतो तेव्हा आपण या दोन कॉन्टिटी मधील रिलेशनशिप शोधूयात तेव्हा हे रिलेशन किंवा इक्वेशन साठी आपण सर्किटचा हा पार्ट विचारात घेऊया तेव्हा पुन्हा एकदा सर्किटच्या या पार्ट मध्ये तुम्हाला माहितीच आहे की जर इथे काही करंट असेल तर ते या ब्रांच मध्ये इथे फ्लो होणार नाही तसेच या ब्रांच मध्ये सुद्धा फ्लो होणार नाही कारण कोणतेही करंट ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या कोणत्याही इनपुट टर्मिनल मधून आत किंवा बाहेर जात नाही आणि त्यामुळे करंट असेच फ्लो होणार आणि ते करंट इथे किंवा इथे फ्लो होणार नाही

तेव्हा या ग्राफ च्या X एक्सिस वर Vp Vn आणि Y एक्सिस वर आउटपुट Vo घेऊया आता या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स असे दिसते आणि म्हणून हे पहिले रिलेशनशिप आणि हे दुसरे रिलेशनशिप असे येते इथे ही टर्म Y एक्सिस म्हणजेच y व्हॅल्यू आणि ही X व्हॅल्यू आहे तेव्हा हा X कॉर्डीनेट आहे इथे तुम्ही पाहू शकतात की Y mX C असे आहे आणि तेव्हा हे कर्व कसे दिसतील तर हे निगेटिव स्लोप असलेली आणि पॉझिटिव्ह इंटरसेप्ट असलेली सरळ लाईन असणार आहे तेव्हा ही लाईन अशी असेल इंटरसेप्ट पॉझिटिव आहे कारण आपण Vd ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेत आहोत रेजिस्टन्स तर पॉझिटिव्हच असतात आणि इथे स्लोप निगेटिव आहे कारण हे इथे मायनस साइन आहे हे मी ठळकपणे दाखवतो तेव्हा असे हे असेल तर सोल्युशन काय आहे तेव्हा या सोल्युशन मध्ये तुम्ही पाहू शकतात की इथे या X एक्सीस् वर या X ची व्हॅल्यू म्हणजेच Vp Vn 0 आहे कारण हा पार्ट पूर्णपणे जवळजवळ सरळच आहे आणि म्हणून आपण इथे Vp Vn 0 असे लिहू शकतो आणि Y व्हॅल्यू म्हणजेच आउटपुट Vo काय असेल आता आउटपुट Vo साठी आपण हे इक्वेशन घेऊयात आणि इथे Vp Vn 0 असे टाकुयात तेव्हा या इक्वेशन वरून आपण Vo Vd R2R1असे लिहू शकतो आता हे एनालिसिस फारच सरळ आहे आपण बऱ्याचशा गोष्टी सारख्याच केलेल्या आहेत आता हे फारच सोपे आहे पण यावरून आपल्याला काय कमेंट करता येईल

इथे पहा हे आउटपुट Vd ला प्रोपोर्शनल आहे Vd काय आहे तर Vd हे दुसरे काही नसून ते V2 V1 असे वोल्टेज आहे आणि म्हणून आउटपुट या दोन इनपुट मधील डिफरन्स सोबत प्रोपोर्शनल आहे म्हणून तुम्ही हे वोल्टेज असे डिफरन्स सारखे कनेक्ट करू शकतात आणि आउटपुट त्यामुळे Vd ला प्रोपोर्शनल असे असेल आता आपल्याकडे किती सोल्युशन्स असणार आहेत इथे आपल्याकडे एकच सोल्युशन आहे कारण इथे फक्त हा एकच इंटरसेक्शन आहे आता तुम्ही इथे या ग्रीन कर्व ची पोझिशन बदलू शकतात इथे हा ग्रीन कर्व या रिलेशनशिप वरून मिळत आहे जिथे तुम्ही या Vd ची व्हॅल्यू बदलत आहेत कुठल्याही रेझिस्टन्स ची व्हॅल्यू बदलू नका आणि फक्त इनपुट ची व्हॅल्यू बदलल्यावर या इक्वेशन चा स्लोप सारखाच राहतो पण इंटरसेप्ट मात्र वर किंवा खाली होतो म्हणून जर आपण Vd वाढवले तर हा कर्व असा वर जातो आणि या पॉईंट नंतर तो कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकतात आणि म्हणून हे सोल्युशन आता इथे आहे आणि तेव्हा हे आउटपुट अजून वाढणार नाही म्हणजेच हे सॅचूरेशन रिजन मध्ये आहे पण जर तुम्ही Vd कमी केले तर हे खाली जाते आणि इथे पुन्हा या पॉईंट नंतर जर तुम्ही Vd अजून कमी केले तर सॅच्युरेशन रिजन मध्ये जाते सामान्यतः हे मी इथे ठेवतो तेव्हा Vd च्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी तुम्हाला अजून काय दिसत आहे तर जेव्हा Vd हे सॅचूरेशन रिजन च्या लिमिट मध्ये असते तेव्हा Vp Vn 0 असते जर हे सॅचूरेशन रिजन च्या बाहेर गेले तर Vp Vn इतके आहे म्हणजेच हे झिरो नाही पण सॅचूरेशन रिजन च्या लिमिट मध्ये ते जवळजवळ झिरो च असते तेव्हा इथे आपण वर्च्युअल शॉटिंग आहे का असे म्हणू शकतो का तेव्हा Vp आणि Vn मधील वर्च्युअल शॉटिंग बद्दल काय ऑब्झर्वेशन आहे किंवा तुम्ही दुसरे काही सोल्युशन देऊ शकतात का इथे तुम्ही स्वतः स्टेबल पॉईंट म्हणजेच अनस्टेबल सोल्युशन जे आपण मागील क्लास मध्ये केले आहे ते तसेच शोधू शकतात आणि इथे आऊटपुट हे V1 आणि V2 मधील फरकाला प्रोपोर्शनल असेल कारण Vd V2 V1 आहे तेव्हा मी हे इथे पॉईंट क्रमांक झिरो असे लिहितो आणि आउटपुट हे V2 V1 ला प्रपोर्शनल आहे तेव्हा हे डिफरन्स एम्पलीफायर म्हणून काम करते हे असे एंपलीफायर आहे की जे दोन व्होल्टेज मधील डिफरन्स एंपलीफाय करते तर हे अशाप्रकारे काम करते मला वाटते हे आता पुरेसे आहे म्हणून आता जर तुम्हाला हे समजलेच असेल तर फारच छान आहे नंतर आता आपण इथे कॉमन ग्राउंड असेल तर काय होते ते पाहूयात तर जसे आपण मागे म्हटले होते कि हे डिफरन्स एंपलीफायर दोन पद्धतींनी वापरता येते हे सर्किट कॉमन ग्राउंड सोबत आहे आणि आपण आत्ता हे अनालिसिस कॉमन ग्राउंड न करता केलेले आहे तेव्हा जर कॉमन ग्राउंड असेल तर हे एनालिसिस कसे होईल तेव्हा आधी मी हे सर्किट फक्त कॉपी करतो आणि आता मी हे सर्किट कॉमन ग्राउंड ला जोडतो आणि इथे हे दोन व्होल्टेज सोर्सेस जोडतो म्हणून आपण व्होल्टेज सोर्सेस सीरिज मध्ये जोडू यात याला आपण प्लस मायनस V2 V2 असे म्हणूयात याची व्हॅल्यू V2 आहे इथे मी हे V2 असे लिहितो हे सिरीज मध्ये असल्यामुळे मी या मधल्या पॉईंटवरून कॉमन ग्राउंड घेतो तेव्हा हे कॉमन ग्राउंड सोबत आहे आणि इथे हे V2 आहे म्हणजेच या पॉइंटला पोटेन्शियल V2 आहे यालाच आपण Vd2 आणि याला Vd1 असे म्हणू शकतो आणि या पॉइंटला इथे अब्सोल्युट पोटेन्शियल V1 असे म्हणूयात आणि हे या दोन टर्मीनल मधील फरक असणार आहे हा सुद्धा या दोन टर्मिनल्स मधील फरक असणार आहे तेव्हा या सोर्स ची व्हॅल्यू Vd1 आहे आणि हा सोर्स चा इ एम एफ Vd2 असा आहे इथे हे अब्सोल्युट पोटेन्शियल V1 ने दर्शविले आहे हे अब्सोल्युट पोटेन्शियल या पॉइंटला V2 असे दर्शविले आहे इथे आपल्याकडे हे कॉमन ग्राउंड आहे तेव्हा हे पोटेन्शियल झिरो होल्ट असे असेल आता आपल्याला या सर्किटचे अनालिसिस करायचे आहे तर तुम्ही इथे काय करणार इथे आपल्याला या दिलेल्या Vd1 आणि Vd2 म्हणजे V1 आणि V2 या इनपुट व्होल्टेज साठी उत्तर शोधायचे आहे तेव्हा इथे आउटपुट ची व्हॅल्यू काय असेल हा तर मूळ प्रश्न आहे जो नेहमी विचारला जातो की या दिलेल्या इनपुट साठी आऊटपुट काय असेल आणि आता सुरुवातीला या पॉइंटला झिरो पोटेन्शिअल आहे म्हणजे हा पॉईंट Vd2 या पोटेन्शियल ला आहे आणि म्हणून V2 Vd2 0 V2 तर हे V2 आहे आता करंट अशाप्रकारे फ्लो होईल पण कुठलेही करंट या ब्रांच मध्ये म्हणजेच इनपुट टरमिनल मधून जात नाही तेव्हा करंट हे असे जाते आणि हा पॉईंट V2 पोटेन्शियल ला आहे आणि या पॉइंटचे पोटेन्शिअल आहे तेव्हा इथे या पॉइंटला Vp हे पोटेन्शियल किती असेल तेव्हा पोटेन्शियल डीवाईडर रुल वापरून Vp V2R1R2 R2 असे मिळत आहे तर अशी ही एक गोष्ट आहे आता तुम्ही Vn बद्दल काय म्हणू शकतात आता त्या आधी तुम्ही V1 बद्दल काय म्हणू शकतात तर V1 हे दुसरे काही नसून V1 Vd1 कारण ही बाजू पॉझिटिव आहे आणि ही बाजू निगेटिव आहे तर हे असे प्लस मायनस आहे म्हणून इथून झिरो पासून सुरुवात करून इथे हे पोटेन्शिअल ड्रॉप आहे तर V1 Vd1 आहे म्हणजेच V2 Vd2 हे दिलेले आहे हे आपण डायरेक्ट शोधले आहे त्याचप्रमाणे V1 Vd1 हेसुद्धा आपण शोधले आहे तर असे हे दोन इनपुट दिलेले आहेत इथे आपण Vp देखील शोधले आहे आता आपल्याला Vn शोधायचे आहे तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात की इथे काही करंट नाही या पॉइंटला काही करंट नाही हा पॉईंट Vo ला आहे आणि म्हणून हे करंट फक्त असे फ्लो होणार आहे कोणतेही करंट इथे बायपास होणार नाही तेव्हा हे Vo आहे आणि हे V1 आहे V1 Vd1 VN Vo R1R1R2 V1 R2R1R2 Vo VN R1R2R1 V1 R2R1 तेव्हा हे अजून एक दुसरे इक्वेशन आहे आणि हे तिसरे रिलेशनशिप स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळत आहे म्हणून आता आपण हे सगळे इक्वेशन एकत्र वापरून Vp Vn व Vo चे उत्तर शोधणार आहोत आता या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स अशा असणार आहेत तेव्हा हे दोन रिलेशन किंवा इक्वेशन वरून इथे आहेत तर उत्तर काय असेल तेव्हा उत्तर हे असे असेल आणि आता तुम्ही आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी काय उत्तर असू शकते खरे तर ही जवळजवळ पूर्ण उभी लाईन असणार आहे आणि त्यामुळे आपण इथे Vn असे लिहू शकतो

तर उत्तर हे X एक्सिस वर Vn हे VN V2 R2R1R2 असे असेल आता इथे मी तुम्हालाच थोडे काम करायला देतो हे तुम्ही स्वतःच करा तेव्हा इथे तुम्ही वर्च्युअल शॉटिंग होते की नाही हे वर्च्युअल शॉटिंग यासाठी सत्य आहे की नाही ते चेक करा तसेच सोल्युशन पॉईंट हा स्टेबल पॉईंट आहे की नाही ते सुद्धा चेक करा हे तुम्ही स्वतः करा आणि तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही ते फोरम मध्ये विचारू शकतात इथे एक गोष्ट नक्कीच आहे की आउटपुट हे या दोन इनपुट च्या फरकाला प्रोपोर्शनल आहे म्हणजेच हे या दोन इनपुट होल्टेज मधील फरक ऍम्प्लिफाय करते आणि मला हे तसे फार सोपे वाटते त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक दुसरे छोटे काम देतो इथे तुम्ही स्वतः या ग्राफ मध्ये जर V1 आणि V2 या दोन इनपुट पैकी जर एका इनपुट ची व्हॅल्यू बदलली तर उत्तर कसे बदलते हे अनालाइज करा तेव्हा जर तुम्ही V1 बदलले म्हणजेच Vd2 किंवा V2 या दोन इनपुट पैकी कोणतेही एक इनपुट बदलले तर हे दोन ग्राफ कसे बदलतात याचा तुम्ही विचार करा मी तुम्हाला एक छोटीशी आइडिया देतो इथे या ग्राफ मध्ये तुम्ही पाहू शकतात की हा क्रॉस ओव्हर पॉईंट या V2 च्या व्हॅल्यू वर अवलंबून आहे म्हणून हा ग्राफ असा बदलणार आहे जर तुम्ही V2 वाढवले आणि V2 हे पॉझिटिव्ह असेल तर हा कर्व असा सरकतो आणि जर अजून पुढे वाढवले तर हे या पॉइंटला सॅचूरेशन मध्ये जाते त्याचप्रमाणे जर तुम्ही V2 कमी केले तर तुम्ही डावीकडे सरकतात आणि या पॉइंटला आउटपुट निगेटिव्ह येते कारण तुम्ही V2 कमी करत आहात आणि आउटपुट हे V2 V1 ला प्रोपोर्शनल आहे म्हणून जर तुम्ही V2 कमी केले तर तुम्हाला माहीत हवे एका पॉइंट नंतर आउटपुट निगेटिव्ह होते तर इथे आउटपुट निगेटिव आहे तुम्ही हे अजून खाली आणले तर हे सॅचूरेशन ला जाते आणि म्हणून आऊटपुट अजून खाली जात नाही आणि V2 च्या नॉर्मल पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी मी हे इथे ठेवतो त्याच प्रमाणे जर तुम्ही इनपुट V1 बदलले तर हा कर्व बदलत नाही पण इथे हा कर्व बदलतो का बदलतो कारण खरेतर हे या रिलेशन क्रमांक दोन relation no 2 वर अवलंबून आहे आणि म्हणून जर तुम्ही इनपुट V1 बदलले तर स्लोप सारखाच राहतो पण Y इंटरसेप्ट वर किंवा खाली सरकतो तेव्हा उदाहरणार्थ जर तुम्ही हे इनपुट V1 वाढवले तर हा कर्व खाली जातो आणि नंतर या एका पॉइंटला हे आउटपुट निगेटिव्ह होते जर तुम्ही हे अजून खाली आणले तर हे सॅचूरेशन मध्ये जाते जर तुम्ही इनपुट V1 कमी केले तर हे वर वर जाते आणि पॉझिटिव्ह होते आणि नंतर जर तुम्ही हे अजून वर नेले तर पुन्हा एकदा हे सॅचूरेशन मध्ये जाते आणि आता हे मी नॉर्मल पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी इथे ठेवतो आणि म्हणुन इथे ते निगेटिव्ह आहे म्हणजे V1 पॉझिटिव्ह आहे